सगळ्यांना नमस्कार या आधीच्या भागात आपण ट्रान्झिस्टरचा स्वीच म्हणून उपयोग आणि काही महत्त्वाच्या परिभाषा जसे ध्वनी मर्यादा फॅन आऊट आणि काही दुसरे मापदंड जसे कि लॉजिक स्विंग संक्रमण रुंदी पाहिले त्यासाठी आपण एक उदाहरण पाहिले जे की एक साधा रेजिस्टन्स होता आणि एक ट्रान्झिस्टर आधारित इन्व्हर्टर होता आज आपण त्या चर्चेचा विस्तार करू आणि काही अन्य कामगिरीची मॅट्रिक्स पाहू आणि मग आपण हळू हळू आपली ओळख ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिकशी करू आपण आता चर्चा करू इच्छित असलेल्या कामगिरीच्या एका मेट्रिकसह प्रारंभ करणार आहोत जिला प्रसार विलंब म्हणतात प्रसार विलंब दोन कारणास्तव होतो एक म्हणजे ट्रान्झिस्टरशी संबंधित मर्यादित स्विचिंग वेग आहे तरट्रांझिस्टर चालू ते बंद किंवा बंद ते चालू त्यामध्ये सामान्यत त्या ट्रान्झिस्टर जंक्शनमध्ये प्रभारांचे पुनर्वितरण होते आपणास माहित आहे की npn ट्रांझिस्टरचे तेथे दोन जंक्शनआहेत ते म्हणजे बेस मीटरआणि बेस कलेक्टर जंक्शन आणि प्रभारांचे हे पुनर्वितरण त्वरित घडत नाही ते मर्यादित वेळ घेते तरहे एक कारण आहे आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्किट कॅपेसिटन्स आहेत ज्यांना दुर्लक्षित करता येणार नाही जरी ते कोणत्याही धातू संयोगआणि ग्राउंड दरम्यान स्पष्टपणे जोडलेले नसले तरीही तेथे एक सर्किट कॅपेसिटन्स आहे जर आपण पाहिले तर सर्किट कॅपेसिटन्स हे येथे महत्त्वाचे आहेआपल्याला मागील ट्रांजिस्टर इनव्हर्व्ह इन्व्हर्टर सर्किट आठवत असेल तर ठीक आहे तरआपण समजत आहे येथे हे तुमचे व्होल्टेज Vin आहे आणि हे आपले Vout आहे ठीक आहे म्हणूनजरी आपण तेथे स्पष्टपणे नमूद केलेले नाही की तेथे कपॅसिटन्सची उपस्थिती आहे परंतु तेथे एक भार कॅपेसिटन्स आहे आणिभारांची संख्या जितकी जास्त असेल तितके आपण जोडणी केलेल्या इतर ट्रान्झिस्टरची संख्या जास्त असेलतितकेच हे मूल्य जास्त असेल कारण ते सर्व हे कपॅसिटन्ससमांतर येतात आणि हा ट्रान्झिस्टरहा कॅपेसिटन्सया मार्गाने प्रभारित होणे गरजेचे आहे ठीक आहे तर येथे एक RC आहेहा RC हा RC आहे आणि हा RB आहे तर येथे वेळ खेचण्यासाठी एक वेळ स्थिर आहे जेव्हा हा ट्रान्झिस्टरचालू होतो तेव्हा निर्भारनघडून येते तरत्या मार्गाचा रेजिस्टन्स कमी आहे तो तुलनेने वेगवान आहे आणि जेव्हा तुम्ही ही विशिष्ट आकृती पाहता तेव्हा हे दृश्यमान होते तरहे आपले एक आहे हे आपले इनपुट आहे आणि इनपुटबाजूमध्ये आपण हे पाहू शकता की इनपुट त्वरित बदलणे शक्य नाही जरी तुम्ही म्हणत असाल कमीते जास्त तेथे मर्यादित वेळ आहेवेळ पुन्हा विद्युत मापदंडामुळेसर्किट मापदंड जे सर्किटच्या इनपुट बाजूशी संबंधित आहेत तर हा ५० टक्के वेळ आहे जो आपल्याला पुरेसा मिळाला आहे हे समजले जाते ते कमी ते उच्च होऊ शकते आणि जर ती दुसरी बाजू असेल तर ही एक इन्व्हर्टर प्रतिक्रिया असल्याने जेव्हा ती उच्चपासून कमीपर्यंत जाते ५० टक्के वेळ५० टक्के परिमाण जेव्हा ते जेव्हा ते घडते ती वेळ आउटपुटउच्चते कमी जाईपर्यंतची असते ठीक आहे तर हा वेळेचा फरक आहे जो आपण येथे पाहत आहोत तर हे वेळ प्रसार विलंब आउटपुटउच्च ते कमीपर्यंत जात आहेसंबंधित वेळ प्रसार विलंब आउटपुट जेव्हा कमी पासून उंच वर जाते आणि तुम्ही पाहू शकता की हे कमी ते उच्च तुलनेने जास्त आहे कारणांपैकी एक कारणमी म्हटल्याप्रमाणे ट्रान्झिस्टर उघडझाप वेग म्हणजे ट्रान्झिस्टरजेव्हा बंद पासून चालू होतो प्रभारवितरण तो पैलू घेत नाहीजास्त वेळ लागत नाहीपरंतु जेव्हा ते चालू ते बंद होते ठीक आहे तरत्या वेळी तिथे जे प्रभारआहेत ते बाहेर काढून टाकणे आवश्यक आहे जेणेकरून संपृक्ततेच्या अधिक सखोलतेमध्ये आपण संपृक्तताअवस्थेमध्ये काम करू इच्छितोतरसंपृक्ततेच्या सखोलतेमध्ये ट्रान्झिस्टर परत चालू स्थितीतून बंद स्थितीत आणण्यासाठी अधिक वेळ लागतो ठीक आहे तर ज्यासाठी हा विलंब अधिक आहे आणि आपण जर तुम्ही एखाद्या घटकाबद्दल चर्चा केल्यास ती या दोनची सरासरी आहे जो प्रसार विलंब आहे त्या वेळेच्या मापदंडांकडे जे येथे महत्वाचे आहेत एक म्हणजे वाढीची वेळ म्हणजे दुसरी म्हणजे उतार वेळ tPD tPHL tPLH २ वाढीची वेळ हे ९० टक्क्यांपासून मूल्य आहेहे ९० टक्क्यांपासून आहेमाफ करा१० टक्के ते ९० टक्के जो काही वेळ त्यास आवश्यक असतो तर ती वाढीची वेळआहे आणि उतार वेळही ९० टक्के ते १० टक्के जो काही वेळ लागेल ती तुमची उतार वेळ आहे तर हा तुमचा t fall आहे आणि हा तुमचा t rise आहे ठीक आहे तरहे असे दोन महत्त्वाचे संबंधित मापदंड आहेत म्हणूनआपण त्याची नोंद घेऊ पुढील महत्त्वाचा मापदंड म्हणजे उर्जा अपव्यय ठीक आहे उर्जा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारणहे ट्रान्झिस्टर किंवा गेट्स अलगीकरणात कार्य करणार नाहीत तेथे त्यापैकी बरेच असतील आणि आधुनिक एकात्मिक सर्किटमध्ये त्यापैकी कोट्यावधी आहेत म्हणून जरी स्वतंत्र गेट स्वतंत्र ट्रांझिस्टर किंवा गेटमध्ये उर्जा अपव्यय कमी असू शकते परंतु सामूहिकरित्या तेथे खूप मोठा उर्जा अपव्यय होऊ शकतो म्हणून ही एक महत्त्वाची राशी आहे तर तेथे दोन प्रकारचे ऊर्जा अपव्यय आहेत एक स्थिर ऊर्जा अपव्ययदुसरे म्हणजे गतिक ऊर्जा अपव्यय स्थिर ऊर्जा अपव्यय जेव्हा ट्रान्झिस्टर त्याच्या एका स्थिर स्थितीमध्ये असतो चालू किंवा बंद तर त्या वेळी आपणास माहित असलेल्या वीजपुरवठ्यातून जी काही विद्युतधारा वाहतेव्होल्टेज गुणिले विद्युतधारा ही ती ऊर्जा आहे जिचा अपव्यय होतो आणि एकूण ऊर्जा या दोनची सरासरी असेल आणि आपल्या सर्व गणनेमध्ये आपण सहसा विचार करतो की चालू वेळ जिच्यामध्ये तो चालू स्थितीमध्ये राहतो बंद स्थिती जिच्यामध्ये तो बंद स्थितीमध्ये राहतो त्या समान आहेत ठीक आहे तर अशाप्रकारे आपण या गोष्टीची आणि सरासरी ऊर्जेची गणना करतो ठीक आहे जेव्हा ट्रान्झिस्टरची उघडझाप होते तेव्हा ऊर्जेचा अपव्यय होतो तरत्या उघडझाप दरम्यानचा जो काही वेळ आहे तेव्हा ऊर्जेचा अपव्यय होतो तरया ठिकाणी ते इतके स्पष्ट नसेल आपण यापूर्वी दिलेले उदाहरण पाहिले आहे ते म्हणजे साधे ट्रान्झिस्टर इन्व्हर्टर हे अधिक स्पष्ट होईल जेव्हा आपण TTL सर्किट आणि CMOS सर्किट सोबतची अधिक उदाहरणे घेऊ CMOS लॉजिक गेट बद्दल आपण नंतर चर्चा करू तर आत्ताआपणास हा भाग कमी अधिक प्रमाणात समजला आहे स्थिर उर्जा अपव्यय हा त्याचा एक भाग आहे आणि येथे आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे ट्रान्झिस्टर ऊर्जा अपव्यय विद्युतधारा कमी करून कमी करता येतो आणि हे सर्किटमध्ये इतरत्र फारसे बदल न करता रोधकाचे मूल्य वाढवून करता येते म्हणूनच जर तुम्ही रोधकाचे मूल्य वाढविले तर विद्युतधारा कमी होतेपरंतु इतर मापदंडामध्ये काय परिणाम होईल एक महत्त्वाचा मापदंड म्हणजे प्रसार विलंब वेळेच्या स्थिरांकामध्येवाढ होईल तर त्यानुसार प्रसार विलंब वाढेल म्हणून हे मोठ्या प्रमाणात पाहिले गेले आहे की कार्यदर्शी अटजी सामावून घेतली जातेऊर्जा अपव्यय आणि प्रसार विलंब हा गुणाकार कमी अधिक प्रमाणात सारखा राहतो ठीक आहे म्हणूनजर आपण रोधकाचे मूल्य वाढवून ऊर्जा कमी केलीप्रसार विलंब वाढतो आणि त्याच्याच उलट होते तर याला गुणवत्तेचा एक आकडा म्हणतातजर ते कमी असेल तर चांगले असेल तरही एक गोष्ट आहे ज्याची आपण नोंद घेत आहोत आतासर्किट जे आपण याआधी पाहिले आहे ते फक्त एक इन्व्हर्टर होते नाही का म्हणून जेव्हा आपण लॉजिक गेट्सबद्दल बोलता तेव्हा तेथे अनेक प्रकारचे लॉजिक गेट्स शक्य आहेत तर त्या विशिष्ट सर्किटचा आधार म्हणून एक साधा घटक म्हणून वापर करूनआपण इतर गेट्स विकसित करू शकतो का तर आपण येथून एक विशिष्ट सर्किट पाहू म्हणून कलेक्टर रोधक भाग वगळता असे दोन इन्व्हर्टर ते समांतर आहेत ठीक आहे आणि हे जर आपण पाहिलेजे आपण आधी पाहिले आहे त्याची तुलना केली तर तर हा तुमचा RB आहेहा तुमच्या आधीच्या सर्किटमधील RB आहे आणि हा तुमचा RC आहे जो एकमेकांना समांतर बनवतो आता हे सर्किट लॉजिक मुल्याच्या दृष्टीने कसे कार्य करते तर त्यापैकी कोणीही कमी असेल तर काय घडते आणि संबंधित इतर म्हणजे दुसरे समजा कमी किंवा उच्च आहे तर हे कमी आहेहे कमीकिंवा उच्चआहे काय घडत आहे जर हे कमी असेल आणि दुसरे देखील कमी असेल ठीक आहे तर यापैकी कोणताही ट्रान्झिस्टर प्रवाहित होत नाही नंतरकोणताही ट्रान्झिस्टरचालू नसेल तर त्या वेळी आउटपुट व्होल्टेजचे काय होईल कारण येथे कोणतीही विद्युतधारा वाहत नसल्यामुळे तेथे जी काही लहान विद्युतधारा असेल ती स्वीकारा तर ते VCC वजा ती घट होईल तरआउटपुट उच्च मानले जाईल परंतु हे कमी आहे आणि हे जास्त आहे त्या वेळेस काय होते हे प्रवाहित आहे २ व्होल्ट किंवा इतके आहेतर संपृक्तता व्होल्टेज आहे म्हणून आउटपुट कमी मानले जाईल आताआपण दुसऱ्या प्रकरणाकडे पाहू तरहे असे आहे की ही दोन प्रकरणे आपण पाहिली आहेत हे उच्च आहे ठीक आहे तर हे व्होल्टेज हा ट्रान्झिस्टरचालू आहे बरोबर तर हे व्होल्टेज 0 २ व्होल्टवर राहते याला मार्ग मिळत आहे म्हणूनच जरी हा ट्रान्झिस्टर बंद किंवा चालू असला तरीही काही फरक पडत नाही आउटपुट व्होल्टेज 0 २ व्होल्ट वर ठेवले जाईल ठीक आहे तर हे ते आहे जे येथे आपण या दोन प्रकरणात पाहिले आहे प्रभावीपणे जर तुम्ही यापैकी सर्वांकडे पाहिले तर हे इनपुटउच्च असणाऱ्या कोणत्याही सर्किटसाठीहे आउटपुट कमी आहे आणिजेव्हा ते दोन्ही कमी असतात आउटपुट उच्च असते दोन्ही ट्रान्झिस्टरबंद असतात तर आपण पाहत असलेले हे NOR लॉजिकआहे आणि हे वाढवता येईल हे आता दोन आहेततीन चार त्या प्रमाणात हे शक्य आहेआणि ते फॅन इन विशिष्ट गेटशी किती इनपुट जोडले जाऊ शकतात असे परिभाषीत करते तर ही आणखी एक संज्ञा आहे जी आपण येथे परिभाषित करू शकतो त्याला फॅन इन म्हणतात आता हे सर्किट कसे कार्य करते ते पाहू यापूर्वी आपण जे पाहिले होते ट्रान्झिस्टर इनपुट इन्व्हर्टर समांतर होते आताआपण येथे काय पहात आहात ते एकसुरी जोडणीमध्ये आहेत ठीक आहे म्हणून जेव्हा ते एकसरी जोडणीमध्ये असतात तेव्हा काय घडते त्यापैकी कोणतेही एक कमी असतेयाचा अर्थ असा की या ट्रान्झिस्टरचा मार्ग तो विशिष्ट ट्रान्झिस्टर बंद आहेएकतर हा बंद आहे किंवा हा बंद आहेयाचा अर्थजमिनीवर जाण्याचा मार्ग अवरोधित आहे - बरोबर तर एकतर हे अवरोधित केले गेले आहे किंवा हे अवरोधित केले आहे किंवा हे दोन्ही अवरोधित आहेत बरोबर तर मार्ग उपलब्ध नाही तर मग काय होईल हे व्होल्टेज वजा भारविद्युतधारेशी संबंधित जी काही येथे घटअसेल ते येथे उपलब्ध असेल तर हे परिमाणकारक उच्च व्होल्टेजउच्च स्थिती असेल आणि केवळ तेव्हाच जेव्हा ते दोघेही चालू असतात जमिनीवर जाण्याचा मार्गकमी रोधकाचा जमिनीकडे मार्ग उपलब्ध होतो ठीक आहे तर घट ० २ आणि ० ४ व्होल्ट किंवा इतके असेल बरोबर ते संतृप्तिमध्ये आहेत जे अद्याप लॉजिक कमी मानले जाते ते ठीक आहे तर या प्रकारचे सर्किट NAND सारखे कार्य करते जर आपण सत्यता कोष्टककडे पाहिले तर त्यातील कोणतेही एक कमी आहे आउटपुटउच्च आहेहे सर्व उच्चआहेत आउटपुटकमी आहे आणिनंतर आपण पाहू शकतो की NAND गेट आणि NOR गेटचा वापर करून दुसरे कोणतेही गेट आपण विकसित करु शकूआपण त्या भागाकडे पाहू शकतो परंतु आपण नंतर पाहू आता जरी आपण म्हटले आहे की आपण नंतर TTL आणि CMOS लॉजिक गेटबद्दल अधिक चर्चा करूपरंतु आपण आतापर्यंत जी काही चर्चा केली आहे त्याचा अर्थ असा आहे की अशा वेळी तेथे काही व्यावहारिक IC उपलब्ध आहे का होय खूप आधी १९६० मध्ये आमच्याकडे या ICअस्तित्त्वात होत्या आणि हे एक उदाहरण आहे जे मी संग्रहण म्हणून उपलब्ध असलेल्या मोटोरोला डेटा शीटवरुनघेतले आहे तर आपण येथे काय पाहता ते थेट डेटा शीटवरून घेतले आहे त्यातील एक पृष्ठ पृष्ठाचा एक भाग आहे तर येथे तुम्हाला जे काय काय दिसते ते RTL आहे रेजीस्टन्स आणि ट्रान्झिस्टरच्या अस्तित्वामुळे याला रेझिस्टन्स ट्रान्झिस्टर लॉजिक असे म्हणतातही IC त्यावेळी उपलब्ध होती आणि ही विशिष्ट ICया भिन्न पिन आहेत ज्या आपण पाहू शकता हे पिन नंबर तिथे आहेत आणि हे दोन ३ इनपुट NOR गेट होते IC मध्ये असे दोन NOR गेट्स होते आणि त्या प्रत्येकाकडे ३ इनपुट होते ठीक आहे तर हे त्यावेळी उपलब्ध होते आणि आपल्या उदाहरणातील प्रकरणात आपणास माहित आहे गणना सुलभ करण्यासाठी आपण RB १० किलो ओहम इतका आणि RC १ किलो ओहम घेतला होता आणि आपण गणना केली आहे की जर आपण RC चे मूल्य RB च्या तुलनेने वाढविले तर संक्रमण रुंदी कमी केली जाऊ शकते कारण त्यांचा उतार हा वजा RC गुणिले RB होता त्या गोष्टी तिथे होत्या तर येथे आपण व्यावहारिक सर्किटमध्ये जे पहातो ते IC R1म्हणून वापरले गेले होते R1 हे तुमच्या RB४५०ओहमशी संबंधित आहे आणि RC जे येथे R2आहे हे ६४० ओहम आहे ते त्यावेळी वापरात आलेले एक व्यावहारिक सर्किट होते जेव्हा इनपुट उच्च होते इनपुट उच्च होते म्हणजे ट्रान्झिस्टर चालू होता तेव्हा उर्जा अपव्यय होते तर विद्युतधारा RC द्वारे ट्रान्झिस्टर द्वारे जमिनीकडे वाहत आहे५५ मिली वॅट प्रमाणित भारासाठी जेव्हा ते बंद होते ते १५ मिली वॅट होते आणि प्रसार विलंब १२ नॅनो सेकंद होता तर हे ते आहे जे डेटा शीटनेत्यावेळी दिले होते आता ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक वर जाण्यासाठी आपण त्यादरम्यान जे काही आहे त्यावरती दृष्टीक्षेप टाकूया याला डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक असे म्हणतात याचा अर्थ असा नाही होत कि रेजिस्टन्सवापरला नव्हता परंतु फक्त ठेवण्यासाठी आपल्याला माहित आहे की ही गोष्ट नंतर येते तर याआधीचे रेझिस्टन्स ट्रान्झिस्टर लॉजिक होतेहे डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक आहे तर ट्रान्झिस्टर राहते कारण ते केवळ इन्व्हर्टर क्रियाच कार्य करते आणि डायोडच्या वापरासंदर्भात जर आपल्याला व्याख्यान १ आठवत असेल तर आपण आपल्या पहिल्या वर्गात डायोडचा वापर स्विच म्हणून केला आहे तर तेथे आपण हे डायोड रोधक संयोजन पाहिले होते बरोबर या दोन इनपुट A आणि B आणि हे Y यांच्यात काय संबंध होता कोणतेही इनपुट कमी आहे आउटपुट कमी आहे कारण विद्युतधारा या दिशेने जात आहे केवळ जेव्हा ते दोघे उच्च असतात तेव्हा येथे व्होल्टेज उपलब्ध असते म्हणजेच विद्युतधारा वाहत नाही बरोबर आणि त्यावेळी आउटपुटउच्च होते तर हे प्रभावीपणे AND लॉजिकहोते बरोबर तरतुम्ही येथे पहात आहात पहिल्या टप्प्यात डायोड ट्रान्झिस्टर लॉजिकमध्येहा विशिष्ट ब्लॉक मिळाला आहे हा विशिष्ट ब्लॉक हा विशिष्ट ब्लॉक जो तुम्हाला लॉजिक प्रदान करतो ठीक आहे आणि त्यानंतर दोन डायोड्स आहेत ते काय करीत आहेत ते फक्त लेव्हल शिफ्टिंगचे काम करत आहेत ठीक आहे तर मग हे लेव्हल शिफ्टिंग कसे उपयुक्त आहे लेव्हल शिफ्टिंग उपयुक्त आहे कारण आपण आधी काय पाहिले होते आपण पाहिले होते किजेव्हा बेस इमीटरची घट० ७ व्होल्ट असते तेव्हा ट्रान्झिस्टर चालू होतो आता त्यापूर्वी तुम्ही आणखी एक डायोड ठेवले तरतुम्हाला ० ७आणि ० ७ असे दोन डायोड ड्रॉपआवश्यक आहेत तर तुम्हाला माहित आहे केवळ हे चालू होईल त्याला लेव्हल शिफ्टिंगम्हणतात ठीक आहे तरहे असे दोन डायोड आहेत जे उपलब्ध आहेत जे लेव्हल शिफ्टर्सआहेत बरोबर आता हे डायोड फक्त या दिशेने विद्युतधारा प्रवाहित करते तर या बेस एमिटर जंक्शनमध्ये संपृक्ततेच्या बाहेर येऊ इच्छित आहेत्यामुळे त्याकरिता प्रभारपरत जमिनीवर जाणे आवश्यक आहेकारण डायोड त्या मार्गास परवानगी देत नाही तर तिथे हा रेजिस्टन्स असा आहे की जेव्हा ट्रान्झिस्टर चालू स्थितीतून बंद स्थितीत येतो तो प्रभार पुनर्वितरणासाठी मार्ग उपलब्ध करून देत आहे तरहे अशा प्रकारे तिथे असेल आणि हा ट्रान्झिस्टरचालू करण्यासाठी काय लागेल ७ व्होल्ट० ७ व्होल्ट आणि ० ७ व्होल्ट म्हणून येथे २ १ व्होल्ट आवश्यक असेल तरच ते चालू करण्यास सक्षम होतील तर यापैकी कमीतर येथे उपलब्ध असणारे व्होल्टेज कमीआहे म्हणजे सारखेच सर्किटतुम्हाला माहिती आहे यापूर्वी असे काहीतरी जोडले होते तर कमी म्हणजे येथे 0 २ व्होल्ट किंवा तसे काही २ आणि तेथे डायोड ड्रॉपतर ० ७तर ० ९ व्होल्ट येथे उपलब्ध आहे जे हे चालू करण्यास पुरेसे नाही तर त्यापैकी कमी आउटपुट हे ट्रान्झिस्टर बंद असेल आउटपुटउच्च आणि जेव्हा ते दोघे उच्च असतील तर फक्त ट्रान्झिस्टर चालू असेल आणि आउटपुट कमी असेल तरते कोणत्या प्रकारचे लॉजिकआहे हे NAND लॉजिकआहे म्हणूनच आपण त्याला DTL NAND गेट म्हटले आहे ठीक आहे आता आपण आधी सांगितलेल्या TTL NAND लॉजिकची माहिती देऊ ठीक आहे तर आपणास DTL सर्किटआठवते मागील स्लाइडमध्ये आपण पाहिले होते तरहा इनपुट ब्लॉक जो आपण येथे पाहत आहात तेथे दोन डायोडआहेत आणि तेथे तीन डायोड संयोजन आहेत आणि TTL मध्ये हे ट्रान्झिस्टरने बदलले आहे जे असे काहीतरी आहे हे दोन डायोड एका मल्टीमीटर ट्रान्झिस्टरमध्ये दोन मल्टीमीटर दोन इमीटर्स संदर्भित करतात हा डायोड येथे बेस कलेक्टर जंक्शनसंदर्भित करतो हा बेस इमीटर जंक्शन आहेहे दोन संबंधित आहेत आणि हा ब्लॉक आहे जो आम्ही DTL प्रकरणात पाहिलेल्या एका जागी येत आहे ठीक आहे तर येथे एका लेव्हल शिफ्टर वर डायोड होता तर आपण पाहिलेला दुसरा लेव्हल शिफ्टरआहे तर हा लेव्हल शिफ्टर येथे ट्रान्झिस्टर म्हणून उपस्थित आहे तर हा बेस एमिटर जंक्शन आपल्याला माहीत असलेल्या डायोड प्रकारचे ड्रॉप प्रदान करतो जो आवश्यक आहे स्पष्ट आहे मागील सर्किटमध्ये या दोन बदलांसहहे दोन बदलतर हे बदलले गेले आहे मल्टी इमीटर ट्रान्झिस्टरने हे बदलले आहे आणि हे दुसर्या ट्रान्झिस्टरने बदलले आहे आपण तिथे असलेल्या सर्किटवर जाऊ मी याबद्दल थोडे नंतर बोलेन याचे महत्व काय आहे ठीक आहे तर आता या विशिष्ट ठिकाणी येत असलेल्या या विशिष्ट ट्रान्झिस्टरला त्याचे दुसरे नाव पडले आहे ज्याचे नाव फेज स्प्लिटर आहे ठीक आहे तर ते कसे कार्य करते ते पाहूया मग हे स्पष्ट होईल की त्याला फेज स्प्लिटर का म्हटले जाते आता जेव्हा यापैकी कोणतेही इनपुट मल्टीइमीटर इनपुटकमी असेल तेव्हा काय घडत असेल DTL च्या बाबतीत जे घडत होते त्याप्रमाणेच हे घडत आहे तर ट्रान्झिस्टर विद्युतधारा या दिशेने जाईल बरोबर तर हा ट्रान्झिस्टर बंद आहे हा ट्रान्झिस्टर बंद आहे बरोबर म्हणूनच हा ट्रान्झिस्टर बंद आहे याचा अर्थ असा आहे की मी याबद्दल बोलत आहे कि त्यापैकी काही कमी आहे त्यापैकी कमी आहे ठीक आहे तर विद्युतधारा या दिशेने जात आहे इतर दिशेने जास्त विद्युतधारा वाहत नाही त्यामुळे हे बंद आहे म्हणून जेव्हा हे बंद होते तेव्हा कोणतीही विद्युतधारा या दिशेने वाहत नाही बरोबरजेव्हा कोणतीही विद्युतधारा या दिशेने वाहत नाहीतेव्हा या बेस इमिटर जंक्शनलाचालू करण्यासाठी पुरेसा I गुणिले Re ड्रॉपनसेल हे ट्रान्झिस्टर T3आहे तर T3देखील बंद आहे हे स्पष्ट आहे का जेव्हा त्यापैकी कोणी कमी असेल तर कमी होईल ठीक आहे तर हे बंद आहे हे बंद आहे आणि जेव्हा ते दोन्ही बंद आहेत ठीक आहे विद्युतधारा या दिशेने जात नाही या व्होल्टेजचे काय होत आहे हे व्होल्टेज VCC असेल५ व्होल्ट वजा त्यातून जी काही विद्युतधारा वाहत आहे ती येथून बेस विद्युतधारा म्हणून वाहत आहे यावेळी काही भारजोडला गेल्याचे समजले जाते तर ही एक बेस विद्युतधारा आहेम्हणून तुलनेने तेथे लहान विद्युतधारा असेल ठीक आहे तर तो ड्रॉप खूपच लहान असेल तर अशा प्रकारे येथे व्होल्टेज पर्याप्त असेल ठीक आहे तर हे व्होल्टेज पुरेसे जास्त असेल तर हे पुरेसे उच्च व्होल्टेज काय करेल हा ट्रान्झिस्टर चालू करेल ठीक आहे तर त्यावेळी हा ट्रान्झिस्टर चालू असेल डायोड का आवश्यक आहे तो भाग आपण नंतर येईल तर आत्ता आपण विचार करतो की हा ट्रान्झिस्टर त्या वेळी चालू असेल आणि जर येथे भार जोडलेला असेल तर या मार्गावरून भारला विद्युतधारा मिळेलया मार्गे या चालू ट्रान्झिस्टरद्वारे हे स्पष्ट आहे का तर त्यापैकी कोणीही कमीअसेल तर हे घडते आतादुसरे प्रकरण पाहू जेव्हा ते सर्व उच्चअसतात सर्व इनपुटउच्चआहेत त्यावेळी काय होत आहे तर विद्युतधारा इकडे वाहत आहे काही विद्युतप्रवाह या दिशेने वाहत आहे बरोबर तरयाला पुरेसी बेसविद्युतधारा मिळत आहे ज्यासाठी हा ट्रान्झिस्टरचालू होईल हा ट्रान्झिस्टरचालू होईल इतका की तो प्रत्यक्षात संपृक्ततेत जाईल जो भाग आपण नंतर पाहू ठीक आहे तर मग या ट्रान्झिस्टरमधून वाहणारा विद्युत् प्रवाह इतका असेल वजा येथील बेसविद्युतधारा ती तुम्हाला हे व्होल्टेज VBE चालू व्होल्टेजपेक्षा जास्त बनवण्यासाठी यावरती पुरेसा ड्रॉपदेईल तर हा ट्रान्झिस्टर पुन्हा चालू आहे हा ट्रान्झिस्टर देखील इतका चालू आहे की तो संपृक्ततेवर देखील जातो तर मग येथे उपलब्ध व्होल्टेज काय आहे तर हे संपृक्तता ० २ व्होल्ट आहे आणि हे संपृक्तता ० २ व्होल्ट ० १ व्होल्ट आणि त्या श्रेणीचे आहे आणि हे संपृक्तता ० 7 व्होल्ट आहे तर येथे सुमारे 0 ९ 0 ९५ व्होल्ट उपलब्ध आहे ठीक आहे तरअसे समजूया किवरच्या बाजूस ० ९५ व्होल्ट आहे ठीक आहे आता या विशिष्ट व्होल्टेजसोबतहा ट्रान्झिस्टर बरोबरयेथे ते 0 २ व्होल्ट आहे कारण हे संपृक्ततेत आहे तर जर हा डायोड तेथे नसता ० ९५ आणि ० २ हे व्होल्टेज हा ट्रान्झिस्टरचालू करण्यासाठी आणि संतृप्तिवर जाण्यासाठी पुरेसे असते ठीक आहे तर डायोड येथे ठेवून हे रोखले जाते तरतुम्हाला प्रत्यक्षात दोन डायोड ड्रॉपआवश्यक आहेतयाचा अर्थ असा की हे चालू करण्यासाठी सुमारे १ ४ व्होल्ट किंवा त्यापेक्षा अधिक लागेल तर त्या वेळी काय घडत आहे प्रत्यक्षात डायोडच्या अस्तित्वामुळे हा ट्रान्झिस्टरबंद आहे ठीक आहे तर डायोड येथे असन्याचे हेच महत्व आहे ठीक आहे तर ही इतर प्रकरणे आहेत हे दुसरे प्रकरण आहे जेव्हा ते सर्व उच्चआहेत सर्व उच्च आउटपुट कमी असतातकोणीही कमीअसेल तर आउटपुटउच्चअसेल ते लॉजिक काय आहे ते दुसरे काही नसून NAND लॉजिकआहे तरकाय आहे अशा प्रकारे हे विशिष्ट सर्किटकार्य करते आता येथे एक महत्वाची गोष्ट आहे नुकतेचआपण निष्क्रिय रोधकाद्वारे आउटपुट कॅपेसिटरचे प्रभारीकरणपाहिले बरोबर आता या ट्रान्झिस्टरच्या अस्तित्वामुळे आता काय होत आहे हे क्रियाशील पुलअप म्हणून ओळखले जातेजे आऊटपुट सर्किटचा रेजिस्टन्सप्रभावीपणे कमी करते१०० ओहम पेक्षा कमी आउटपुट इम्पीडन्स जे माझ्या म्हणण्यानुसार हे नसतानाच्या जवळपास १० पटीने कमी आहे तर म्हणूनच या कॅपेसिटरचा प्रभारण वेळ कमी होतो निर्भारण या मार्गाद्वारे होते तर ते अगदी लहान आहेकारण यामुळे अगदी कमी रोधक पथ आहे ठीक आहे तर प्रभावीपणे हे स्विच करण्यात मदत करते प्रसार विलंब कमी करते तरतो याचा दुसरा महत्वाचा पैलू आहे आणि याचे सर्वस्व आहे आपण ही रचना पाहता त्यास टोटेम पोल आउटपुट म्हणून ओळखले जाते जर आपण ते पाहिले तर ही एक भौतिक रचना आहे तर टोटेम पोल हा असा काहीतरी आहे ठीक आहे तरतो प्रकार आहे ती समानता आहे म्हणूनच याला टोटेम पोल आउटपुट असे म्हणतात आणि त्याला स्वतःच्या थोडेफार प्रभारण आणि निर्भारनाचा फायदा आहे तरया TTL सर्किटबद्दलआपण अधिक चर्चा करूते कसे कार्य करते ते पुढील वर्गात पाहू आणि आज आपण जे पाहिले होते त्याचा थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रसार विलंब उर्जा अपव्यय आणि गुणवत्तेचे त्यांचे उत्पादन आकडे त्यांचे महत्त्व ट्रान्झिस्टरच्या समांतर जोडणीद्वारे RTL NOR गेट तयार होत आहेज्याप्रकारे आपण पाहिले आहे विद्युत स्विचेसवापरून आपणास NOR लॉजिकमिळत आहे आपणास NOR लॉजिक मिळाले आहे ज्याची आपण पहिल्या वर्गात व्याख्यान १ मध्ये चर्चा केली आहे आणि त्याचप्रमाणे ट्रान्झिस्टरएकसरी जोडणीमध्ये ठेवून आपणास NAND लॉजिक मिळाले आणि आपण चर्चा केली होती की फॅन इन तुम्ही किती म्हणता जर आपण ते इनपुटमध्ये ठेवत असल्यास असे किती गेट्स असू शकतात म्हणून त्यातील जास्तीत जास्त फॅन इन असे म्हणतात जे या लॉजिक गेट्सचे आणखी एक महत्त्वाचे मापदंडआहे तर DTL NAND गेटमध्ये आपण डायोड पाहिले आहे आणि पहिल्या टप्प्यात तेथे AND लॉजिक होते त्यानंतर तेथे लॉजिक शिफ्टर्स होते आणि मग इन्व्हर्टरमध्ये ट्रान्झिस्टर होता आणि TTL NAND गेटमध्ये आपणास आढळले आहे की इनपुट स्तरामध्ये ते डायोड AND लॉजिक मल्टी इमिटर ट्रान्झिस्टरने काढले गेले आहे आणि लेव्हल शिफ्टिंग डायोडला फेज स्प्लिटर वापरुन काढून टाकले आहे फेज स्प्लिटरम्हणतात कारण त्या फेज स्प्लिटर ट्रान्झिस्टरचेकलेक्टर आणि इमीटर ते नेहमी कलाबाह्य असतात ठीक आहे जेव्हा एक उच्चअसेल दुसरे कमीअसते तेव्हा टोटेम पोलपैकी एक कमीबनत असते टोटेम पोल आउटपुटमधील ट्रांझिस्टरपैकी एक चालू दुसरा बंद असतोस्विचिंग वगळता ते दोघे एकाचवेळी चालू नसतात त्याबद्दल आपण नंतर अधिक चर्चा करू आणि हे टोटेम पोल आउटपुट स्विचिंग वेग सुधारेल Thank you धन्यवाद